नमस्कार या आठवड्यात आपण आपले नवीन मॉड्यूल सुरू करू जे टू पोर्ट नेटवर्क बद्दल आहे चला तर टू पोर्ट नेटवर्क काय आहेत ते समजून घेऊया मुळात टू पोर्ट नेटवर्क हे टर्मिनल्सच्या जोड्या खेरीज दुसरे काहीच नाही ज्याद्वारे करंट नेटवर्क मध्ये प्रवेश करू शकते किंवा बाहेर जाऊ शकते आता आपण असे देखील म्हणू शकतो की पोर्ट म्हणजे नेटवर्कमध्ये प्रवेश करण्याखेरीज दुसरे काही नाही आणि त्यात टर्मिनलची जोडी असते करंट एका टर्मिनलमध्ये प्रवेश करतो तर दुसर्या टर्मिनलमधून बाहेर निघतो जेणेकरून पोर्टमध्ये प्रवेश करणारा एकूण करंट झिरो समान असेल आतापर्यंत दोन टर्मिनल असलेले डिव्हाइस किंवा घटक जसे की रेझिस्टर्स कॅपेसिटर इंडक्टर्स ज्यांची आपण आतापर्यंत चर्चा केली आहे यांना वन पोर्ट नेटवर्क म्हटले जाते तर याचा अर्थ असा आहे की सर्किटमध्ये ज्या गोष्टींबद्दल आपण चर्चा केली त्याप्रमाणे इथे आपल्याकडे रेजिस्टन्स आहेत आणि नेटवर्कमधून वाहणारा करंट शोधण्याचा आपण प्रयत्न करतो तर आता जेव्हा तुम्ही ह्याचे थेव्हिनिन इक्विवेलेंट सर्किट तयार करता तेव्हा तुम्ही काय करता तर तेव्हा तुम्ही सामान्यतः हे थेव्हिनिन व्होल्टेज आणि थेव्हिनिन रेजिस्टन्स वापरून यासारखे दर्शवता येथे तुम्हाला दिसेल की सर्किट मध्ये दोन टर्मिनल आहेत तर अशा प्रकारच्या सर्किट्सला वन पोर्ट नेटवर्क असे म्हणतात कारण येथे आपल्याला फक्त दोन टर्मिनल दिसतात आणि दोन टर्मिनल एकाच पोर्टशी संबंधित असतील आपण आतापर्यंत ज्या सर्किट बद्दल चर्चा केली आहे त्यातील बहुतेक टू टर्मिनल किंवा सिंगल पोर्ट नेटवर्क होते जे आपण थेव्हिनिन इक्विवेलेंट म्हणून दर्शवले आणि आपण सर्किटचे विविध पॅरामीटर्स शोधण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वसाधारणपणे नेटवर्कमध्ये अनेक पोर्ट असू शकतात या मॉड्यूलमध्ये आपण काय करणार आहोत तर आपण मुख्यत टू पोर्ट नेटवर्कवर चर्चा करू टू पोर्ट नेटवर्क म्हणजे काय आहे टू पोर्ट नेटवर्क एक इलेक्ट्रिक नेटवर्क आहे ज्यामध्ये इनपुट आणि आउटपुटसाठी दोन स्वतंत्र पोर्ट असतात जर आपण या विशिष्ट आकृतीकडे लक्ष दिले तर हे वन पोर्ट नेटवर्क आहे जेथे करंट लिनियर नेटवर्कमध्ये जात आहे आणि इतर टर्मिनलमधून बाहेर येतो आणि या दोन टर्मिनल्सच्या भोवती व्होल्टेज अप्लाय होते हे मुळात वन पोर्ट नेटवर्क आहे कारण त्यात फक्त दोन टर्मिनल्स आहेत जर तुमच्याकडे दोन टर्मिनलची पेयर असेल म्हणजे तुमच्याकडे दोन पोर्ट असतील तर मग काय होईल जेव्हा तुम्ही नेटवर्कला करंट I1द्याल आणि तो दुसर्या टर्मिनलमधून बाहेर येईल आणि दुसर्या पोर्टला तुम्ही करंट I2द्याल आणि हे इतर टर्मिनलमधून बाहेर येईल मग तुम्ही काय करू शकता तुम्ही दोन्ही बाजूंनी दोन व्होल्टेज सोर्स किंवा दोन्ही बाजूंनी दोन करंट सोर्स ठेवू शकता किंवा तुम्ही टर्मिनलच्या भोवती रेझिस्टर किंवा कॅपेसिटर किंवा इंडक्टर ठेवू शकता आणि त्या नेटवर्कशी संबंधित आवश्यक व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करू शकता मुळात टू पोर्ट नेटवर्कमध्ये दोन टर्मिनल पेयर आहेत आणि या आकृतीमध्ये चर्चा केल्याप्रमाणे हा ऐक्सेस पॉईंट म्हणून काम करतो वन पोर्ट नेटवर्क आणि दोन पोर्ट नेटवर्कमधील हा मुख्य फरक आहे आता टू पोर्ट नेटवर्क वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी आपल्याला टू पोर्ट नेटवर्कमध्ये बघितलेल्या टर्मिनल क्वान्टिटी रिलेट करणे आवश्यक आहे येथे V1डाव्या बाजूच्या टर्मिनल पेयरला अप्लाय केले आहे आणि V2टर्मिनल पेयरच्या उजव्या बाजूला अप्लाय केले आहे I1 पोर्ट 1 मधून फ्लो होत आहे आणि I2 पोर्ट 2 मधून फ्लो होत आहे त्यामुळे आपण काय केले पाहिजे आपल्याला जर टू पोर्ट नेटवर्कचे वैशिष्ट्यीकरण करायचे असल्यास V1V2 I1 I2व्हॅल्यूज शोधाव्या लागतील किंवा आपल्याकडे चार व्हेरिएबल्स आहेत आपल्याला त्यापैकी कमीत कमी दोघांना इंडिपेंडेंट कॉन्टिटी बनवावे लागतील जेणेकरून आपण सर्किट पॅरामीटर्स शोधू शकू आता जेव्हा आपण सर्किट पॅरामीटर्स असे म्हणतो तेव्हा मुळात ह्याचा अर्थ असा आहे की या व्होल्टेज आणि करंटशी संबंधित असलेल्या विविध टर्म्ज़ला सर्किट किंवा नेटवर्क पॅरामीटर्स म्हणतात प्रथम आपण इम्पीडन्स पॅरामीटर्स समजून घेण्याचा प्रयत्न करू तर इम्पीडन्स पॅरामीटर्स काय आहेत आकृतीवरून पाहिल्याप्रमाणे आता टू पोर्ट नेटवर्क व्होल्टेज चलित किंवा करंट चलित असू शकते येथे दोन्ही बाजूंनी आपण व्होल्टेज सोर्स अप्लाय करीत आहोत आणि करंट नेटवर्ककडे फ्लो होत आहे किंवा आपण दोन्ही बाजूंनी करंट सोर्स अप्लाय करू शकतो जेणेकरून ते नेटवर्कमध्ये फ्लो होऊ शकेल आता इम्पीडन्स पॅरामीटर्स निश्चित करण्यासाठी टर्मिनल व्होल्टेजेस त्यांच्या टर्मिनल करंटच्या रूपात व्यक्त केले जातात जर तुम्ही ही विशिष्ट आकृती पाहिली तर आपल्याला टर्मिनल व्होल्टेज आणि टर्मिनल करंट यांच्यातील संबंध शोधण्याची आवश्यकता आहे समजा येथे z11z12z21z22असे काही पॅरामीटर्स आहेत तर आपण काय लिहू शकतो आपण लिहू शकतो की V1z11I1z12I2 V2z21I1z22I2 आहे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण ही दोन समीकरणे V1 V2 z11 z12 z21 z22 I1 I2 zI1 I2 अशी दर्शवू शकतो

म्हणजे संक्षिप्त रूपात आपण हे z आणि करंट व्हेक्टर यांचा गुणाकार असे लिहू शकतो त्यामुळे या z मॅट्रिक्सला इम्पीडन्स पॅरामीटर किंवा z पॅरामीटर देखील म्हणतात तर z हे इम्पीडन्स पॅरामीटर असल्याने ते ओहम मध्ये रिप्रेझेंट केले जाईल करंट I10 किंवा करंट I20 सेट अप करुन पॅरामीटर्सची व्हॅल्यू मोजली जाऊ शकते म्हणजे पहिल्यांदा आपण इनपुट पोर्ट ओपन सर्किट म्हणजे I1 0 किंवा आउटपुट पोर्ट ओपन सर्किट म्हणजे I2 0 बनवू हे z पॅरामीटर्स इनपुट किंवा आउटपुट पोर्ट पैकी एक ओपन सर्किट केल्यामुळे मिळाले असल्याने त्यांना ओपन सर्किट इम्पीडन्स पॅरामीटर्स देखील म्हटले जाते आता आपण मॅट्रिक्स मध्ये असलेल्या Z च्या व्हॅल्यू चे मूल्यांकन कसे करू ते पाहूया Z च्या त्या व्हॅल्यू z11z12z21z22 आहेत जर पहिल्यांदा आपण या समीकरणात I2 0 वापरले म्हणजे जर तुम्ही I2 0 सेट केले तर त्यामुळे तुम्हाला z11V1I1 आणि z21V2I1 मिळेल त्याचप्रमाणे आता या समीकरणात जर तुम्ही I10 ठेवले तर काय होईल म्हणजे तुम्हाला z12V1I2 आणि z22V2I2 ह्या व्हॅल्यू मिळतील तर अशाप्रकारे तुम्ही नेटवर्कचे झेड पॅरामीटर्स किंवा इम्पीडन्स पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करू शकता तर आता तुम्ही बघू शकता की z11 ला ओपन सर्किट इनपुट इम्पीडन्स म्हटले आहे कारण जेव्हा तुम्ही I20 सेट करता तेव्हा हे कॅल्क्युलेट केले आहे त्यामुळे तुम्ही म्हणू शकता की हे ओपन सर्किट इनपुट इम्पीडन्स आहे त्याचप्रमाणे z22 हा ओपन सर्किट आउटपुट इम्पीडन्स आहे कारण जेव्हा आपण I10 सेट करतो तेव्हा त्याचे मूल्यांकन देखील केले जाते z12 म्हणजे पोर्ट 1 ते पोर्ट 2 पर्यंतचे ओपन सर्किट ट्रान्सफर इम्पीडन्स आहे आणि z21ला पोर्ट 2 ते पोर्ट 1 पर्यंतचे ओपन सर्किट ट्रान्सफर इम्पीडन्स म्हणतात आता z11 आणि z21चे मूल्यांकन करण्यासाठी पोर्ट 1 ला व्होल्टेज V1किंवा करंट I1 कनेक्ट करून पोर्ट 2 ओपन सर्किट असताना आपण ह्या व्हॅल्यू शोधू शकतो त्यानंतर मग तुम्ही काय कराल तर तुम्ही I1 V1 V2 च्या व्हॅल्यू शोधाल आणि नंतर ज्या व्हॅल्यू मिळतील त्या म्हणजे z11V1I1आणि z21V2I1 आहे तसेच जर तुम्हाला z12 आणि z22 ची व्हॅल्यू शोधण्याची आवश्यकता असल्यास तुम्ही काय कराल पोर्ट 2 ला व्होल्टेज V2किंवा करंट I2 कनेक्ट करून पोर्ट 1 ओपन सर्किट असल्यास आपण ह्या व्हॅल्यू शोधू शकतो नंतर आपल्याला I2 V2 V1 ची व्हॅल्यू मिळेल आणि या व्हॅल्यू च्या आधारावर तुम्ही z12V1I2 आणि z22V2I2 ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता आता तुम्ही पाहू शकता की आकृतीच्या मदतीने ही प्रक्रिया सहजपणे समजु शकते म्हणून 2 पोर्ट नेटवर्कच्या बाबतीत जर आपण आउटपुट पोर्ट ओपन सर्किट ठेवले म्हणजेच I20 असेल तर तुम्हाला z11V1I1 आणि z21V2I1 ची व्हॅल्यू मिळेल त्याचप्रमाणे जर तुम्ही इनपुट पोर्ट ओपन सर्किट ठेवले तर याचा अर्थ असा की I1 0 असेल तर आपल्याला z12V1I2 आणि z22V2I2 च्या व्हॅल्यू मिळेल तर ह्या दोन आकृत्या आपण इम्पीडन्स पॅरामीटर्सच्या व्हॅल्यूची गणना कशी करू शकतो याविषयी सारांशित करते तर आता z11आणि z22ला कधी कधी ड्रायव्हिंग पॉईंट इम्पीडन्स आणि z12आणि z21ला ट्रान्सफर इम्पीडन्स असे म्हणतात ड्रायव्हिंग पॉईंट इम्पीडन्स म्हणजे दोन टर्मिनल डिव्हाइसचे इनपुट इम्पीडन्स तर z12 म्हणजे इनपुट ड्रायव्हिंग पॉईंट इम्पीडन्स आहे तर आउटपुट पोर्ट ओपन सर्किट आहे तुम्ही असे म्हणू शकता की इनपुट पोर्ट ओपन सर्किट असताना z22 हे आउटपुट ड्रायव्हिंग पॉईंट इम्पीडन्स आहे आता या बाबतीत जेव्हा तुम्ही आपण पाहता की z11 z22आहे तेव्हा याचा अर्थ असा आहे की टू पोर्ट नेटवर्क सिमेट्रीकल आहे याचा अर्थ असा आहे की नेटवर्कमध्ये सेंटर लाइन भोवती आरश्या सारखी सिमेट्री आहे तर मग सेंटर लाइन म्हणजे काय असेल सेंटर लाइन ही एक रेषा असेल जी नेटवर्कला दोन समान भागात विभाजित करते तर तुम्ही काय म्हणू शकता की पोर्ट व्होल्टेजे आणि करंट बदलल्याशिवाय जर इनपुट आणि आउटपुट पोर्टची अदलाबदली होत असेल तर टू पोर्ट नेटवर्क सिमेट्रीकल आहे असे म्हटले जाते z11 आणि z22समान असल्यामुळे तुम्ही नेटवर्क सिमेट्रीकल आहे असे म्हणू शकता आणि ड्रायव्हिंग पॉईंट इम्पीडन्सची व्हॅल्यू दोन्ही बाजूंनी समान असल्यामुळे सर्किट पॅरामीटर्स मध्ये कोणताही बदल न करता दोन्ही बाजूंना सोर्स किंवा व्होल्टेज किंवा करंट अदलाबदल केले जाऊ शकतात आता आपण आणखी एक निकष लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे टू पोर्ट नेटवर्क लिनियर आहे आणि त्या नेटवर्कमध्ये कोणताही डिपेंडंट सोर्स नाही म्हणजे जर अशी स्थिती असेल आणि ट्रान्सफर इम्पीडन्सेस सारखे असतील म्हणजे z12 z21असेल म्हणजे आपण असे म्हणू शकतो की टू पोर्ट हे रिसिप्रोकल आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा की एक्साइटेशन आणि रिस्पॉन्स चे पॉईंट एकमेकांबरोबर बदलता येऊ शकतात परंतु ट्रान्सफर इम्पीडन्स सारखेच राहील तर आपण या आकृतीच्या मदतीने हे समजू शकतो की ज्या एका पोर्टवर म्हणजे इनपुट पोर्टवर आपण व्होल्टेज अप्लाय करत आहोत आणि करंटची व्हॅल्यू शोधण्यासाठी आउटपुट पोर्टवर एक एमीटर जोडत आहोत म्हणजे जर हे रिसिप्रोकल टू पोर्ट नेटवर्क असेल तर जरी तुम्ही व्होल्टेज सोर्स आणि एमीटरच्या जागा बदलल्या तरी तुम्हाला एमीटरचे रिडींग सारखेच मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की हे सर्किट एक रिसिप्रोकल सर्किट आहे आणि त्यासाठी आपण जी स्थिती सत्यापित केली पाहिजे ती अशी आहे की कोणत्याही डिपेंडंट सोर्स शिवाय सर्किट लिनियर असणे आवश्यक आहे त्यानंतर ट्रान्सफर इम्पीडन्स सारखे असले पाहिजेत म्हणजेच z12 z21 असणे आवश्यक आहे आता कोणतेही नेटवर्क टू पोर्ट नेटवर्क जे संपूर्णपणे रेझिस्टर्स कॅपेसिटर आणि इंडक्टक्टरचे बनलेले आहे ते रिसिप्रोकल असणे आवश्यक आहे तर हा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे जो आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि जेव्हा तुमच्याकडे रिसिप्रोकल नेटवर्क असेल तेव्हा तुम्ही त्या नेटवर्कला इक्विवेलेंट T सर्किटमध्ये बदलू शकता म्हणूनच जर तुम्ही ह्या T सर्किटकडे बघितले तर अज्ञात म्हणजेच बॉक्सच्या आत असलेले नेटवर्क हे T इक्विवेलेंट सर्किटसारखे दर्शविले जाऊ शकते ज्यामध्ये V1 I1हे इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट आहे आणि दुसऱ्या पोर्टवर V2 I2 हे आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट आहे आता T इक्विवेलेंट सर्किट पॅरामीटर्सची व्हॅल्यू किती असेल तर T इक्विवेलेंट साठी इम्पीडन्सची व्हॅल्यू म्हणजे या डाव्या बाजूस असे दिसेल की तेथे इम्पीडन्सची व्हॅल्यू z11 z12 असेल तर उजवीकडे तुम्हाला दिसेल की तेथे इम्पीडन्सची व्हॅल्यू z22 z12 आहे आणि नंतर मध्यभागी असलेल्या नोड आणि रेफरन्स नोडला जोडत असलेल्या या ब्रांचचे इम्पीडन्स z12आहे तर अशाप्रकारे तुम्ही बघू शकता की रिसिप्रोकल नेटवर्कला तुम्ही T इक्विवेलेंट सर्किटमध्ये दर्शवु शकता किंवा तुम्ही हे Y इक्विवेलेंट सर्किट आहे असे देखील म्हणू शकता कारण Y किंवा T या दोन्हीचा अदलून बदलून वापर केला जातो परंतु असे आहे की बहुतेक वेळा T इक्विवेलेंट वापरल्या जाते आता जर नेटवर्क रिसिप्रोकल नसेल तरीसुद्धा आपण मागील स्लाइड्समध्ये दिलेल्या म्हणजे V1z11I1z12I2 आणि V2z21I1z22I2 या समीकरणाच्या मदतीने म्हणजे इक्विवेलेंट सर्किटच्या सहाय्याने ही दोन समीकरणे दर्शविली जाऊ शकतात तर येथे तुम्हाला z11हा इम्पीडन्स असल्याचे दिसून येईल आणि तो z12I2 व्हॅल्यूच्या एका डिपेंडंट व्होल्टेज सोर्स सोबत सीरिजमध्ये असेल तेव्हा V1ची व्हॅल्यू किती असेल तर V1z11I1z12I2 असेल जर या बाजूने तुम्ही या पोर्टच्या भोवती V2अप्लाय केला तर करंट I2हा या इम्पीडन्स z22मधून फ्लो होईल आणि तेथे z21I1व्हॅल्यू चा एका डिपेंडंट व्होल्टेज सोर्स आहे आता तुम्हाला जर या विशिष्ट पोर्टसाठी लूप समीकरण लिहायचे असेल तर तुम्ही हे V2z22I2 z21I1 असे लिहू शकता तर ही तीच समीकरणे आहेत जी आत्ताच आपण मागील स्लाइडमध्ये पाहिलीत म्हणजेच कोणत्याही टू पोर्ट नेटवर्कला स्लाइडमध्ये दर्शविलेल्या सर्किटच्या मदतीने इक्विवेलेंटली दर्शवले जाऊ शकते तर येथे रिसिप्रोकलची आवश्यकता नाही कारण हे Z पॅरामीटर्सचे जनेरिक इक्विवेलेंट नेटवर्क आहे तर जनेरिक सर्किटच्या वर दिलेली आकृती T इक्विवेलेंट सर्किटची आहे जी फक्त तेव्हाच वापरल्या येते जेव्हा आपले नेटवर्क रिसिप्रोकल असेल तर सर्किटच्या विश्लेषणाच्या विशिष्ट अटींवर आधारित हे दोन सामान्यपणे वापरले जाणारे सर्किट्स आहेत तसेच टू पोर्ट नेटवर्कसाठी आपल्याला आणखी काही गोष्टी समजल्या पाहिजेत काही टू पोर्ट नेटवर्कसाठी Z पॅरामीटर्स अस्तित्त्वात नाहीत कारण आपण बघितलेल्या Z पॅरामीटरचे समीकरण वापरून ते मिळवल्या जाऊ शकत नाही जर आपण या दोन Z पॅरामीटर समीकरणाच्या मदतीने टू पोर्ट नेटवर्क रिप्रेझेंट करू शकत नाही तर याचा अर्थ असा आहे की ते टू पोर्ट नेटवर्क Z पॅरामीटर्सच्या रूपात रिप्रेझेंट केले जाऊ शकत नाही तर त्याचे उदाहरण काय असू शकते जर तुम्ही एक आयडियल ट्रान्सफॉर्मर घेतला खाली दिलेल्या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता की हे एक ट्रान्सफॉर्मर आहे ज्याचा ट्रान्स रेशो 1 n आहे तर तुम्ही असे लिहू शकता की V1म्हणजे 1nV2आहे आणि I1म्हणजे 1n I2आहे आता ही दोन समीकरणे तुम्ही Z पॅरामीटर समीकरणाच्या रूपात दर्शवू शकत नाही म्हणूनच आयडियल ट्रान्सफॉर्मर्सच्या बाबतीत आपण Z पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करू शकत नाही परंतु आपल्याकडे हायब्रिड पॅरामीटर्स असू शकतात ज्याबद्दल आपण पुढील व्याख्यानात चर्चा करू तर आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्व सर्किट्स इक्विवेलेंट Z पॅरामीटर्समध्ये कन्वर्ट होऊ शकत नाहीत त्यापैकी काहीं आपण चर्चा केलेल्या आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या उदाहरणासारखे असू शकतात आता आपण काही उदाहरणांच्या मदतीने Z पॅरामीटर्सशी संबंधित संकल्पना ज्याची आपण चर्चा केलेली आहे त्या समजून घेऊया त्यामुळे तुम्हाला हि संकल्पना अधिक स्पष्टपणे समजून शकेल तर आकृतीत दिलेले सर्किट पाहूया या आकृतीमध्ये दाखवलेल्या सर्किटसाठी Z पॅरामीटर्स शोधणे आवश्यक आहे आता आपल्याला काय करावे लागेल तर पहिल्यांदा आपल्याला आपण आधी चर्चा केलेले सर्किट वापरावे लागेल तर मग आता हे दोन सर्किट म्हणजे काय आहे पहिले सर्किट तुम्ही I20 साठी तयार केले आहे दुसरे सर्किट तुम्ही I1 0 साठी तयार केले आणि तुम्ही Z पॅरामीटर्सची व्हॅल्यू मिळवता तर मग आपण येथे काय करू की इनपुट पोर्टमध्ये आपण व्होल्टेज V1अप्लाय करू आणि करंट I1 शोधु तर दुसर्या टोकाला V2आहे पण करंट I2हे 0 आहे म्हणून आपण z11V1I12040I1I160 असे लिहतो तर z21साठी आपल्याला z21V2I140I1I140 मिळेल आता पुढे आपल्याला काय करायचे आहे तर आपण इनपुट पोर्ट ओपन सर्किट म्हणून वापरणे आवश्यक आहे आणि आउटपुट पोर्टवर व्होल्टेज V2अप्लाय करणे आवश्यक आहे आणि आपण I2ची व्हॅल्यू मोजतो मग z12ची व्हॅल्यू किती असेल तर I1 0 असल्यामुळे V2ची व्हॅल्यू म्हणजे या 40 ओहम रेजिस्टन्सच्या जवळील व्हॅल्यूच्या बरोबरीत असेल म्हणजे z12V1I240I2I2 40 आहे आता आपल्याला z22V2I2 ची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे म्हणजे z22V2I23040I2I270 आहे तर आता तुम्ही Z मॅट्रिक्स कंपाईल करू शकता जे z60 40 40 70 आता ह्या विशिष्ट मॅट्रिक्स मध्ये तुम्ही बघू शकता की z12 40z21आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा की तुम्ही हे सर्किट T इक्विवेलेंट सारखे रिप्रेझेंट करू शकता असे असले तरी मुळातच हे सर्किट T इक्विवेलेंट म्हणून दर्शविले आहे म्हणूनच हे रिसिप्रोकल सर्किट आहे आणि जेव्हा आपण उदाहरणात दिलेल्या सर्किट ची T इक्विवेलेंट सर्किटशी तुलना करतो तेव्हा आपण झेड पॅरामीटर्स ची व्हॅल्यू सहज शोधू शकतो कशाप्रकारे शोधू शकतो आता जर तुम्ही या दोन सर्किट्सची तुलना केली तर तुम्ही असे म्हणू शकता की z11 z12 20 आणि z12 40 आहे म्हणून z1120z1260 असेल शेवटी z22 z2130आहे म्हणून तुम्हाला आता काय मिळेल तर तुम्हाला z22 30 z12 70 मिळेल तर Z पॅरामीटर्स शोधण्यासाठी तुम्ही एकतर Z पॅरामीटर समीकरणे वापरू शकता किंवा जर तुम्हाला हे माहिती असल्यास की सर्किट T इक्विवेलेंट म्हणून दर्शविले जाऊ शकते म्हणून तुम्ही सर्किटची तुलना T इक्विवेलेंट सर्किटशी करू शकता आणि Z पॅरामीटर्सची व्हॅल्यू झटपट शोधू शकाल आता आपण दुसरे उदाहरण घेऊया समजा जर तुम्हाला सर्किट मधल्या I1आणि I2 ची व्हॅल्यू शोधण्यास सांगितले गेले तर इथे Z पॅरामीटर्स दिलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की z12 आणि z21 हे समान नाहीत याचा अर्थ असा की सर्किट रिसिप्रोकल नाही मग आपण काय करावे तर I1आणि I2 ची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला Z पॅरामीटर समीकरणे वापरावी लागतील आता आपण जर सर्किट पॅरामीटर समीकरण म्हणजेच Z पॅरामीटर समीकरण लिहिले तर V140I1j20I2 V2j30I150I2 आता या सर्किट मध्ये व्होल्टेज V1 100∠0 ° आणि V2 10 I2 आहे कारण I2 या दिशेने आहे तर सर्किटमधून आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज मिळू शकतात म्हणून आपण ह्या व्हॅल्यूज वरील समीकरणात वापरू शकतो म्हणजे आपल्याला 100 40I1 j20I2 मिळेल आणि V2 10 I2 वापरल्यामुळे हे समीकरण 10I2 j30I150I2I1 j2I2 होईल आता सर तुम्ही ह्या समीकरण 1 मध्ये I1ची व्हॅल्यू वापरली तर तुम्ही म्हणू शकतो की 100j80I2j20I2I2 j आणि आपण नुकत्याच शोधलेल्या समीकरणामध्ये जेव्हा तुम्ही I2ची व्हॅल्यू वापरता तेव्हा I1j2I2j2 j2 असेल तर मग आपण काय लिहू शकतो म्हणून I12∠0°A आणि I21∠ 90°Aआहे अशा प्रकारे आपण I1 आणि I2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो तर आता आपण आजचे सत्र येथे संपवूया पुढील काही व्याख्यानांमध्ये आपण आणखी काही पॅरामीटर्स वर चर्चा करू